आपण चर्चा सुरू ठेवूया तर या दुसर्या लेक्चरचा मालेमध्ये आपण डिझाइनच्या रिप्रेझेन्टटेशनबद्दल बोलत आहोत तर या लेक्चरचा विषय म्हणजे डिझाईन रिप्रेझेंटेशन आपण येथे ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत ते म्हणजे आमच्याकडे एक डिझाइन आहे हे डिझाइन कोणत्याही स्तरावर असू शकते ते अगदी हाय लेवल डिझाइनवर असू शकते हे दरम्यानचे लेवलचे डिझाइन असू शकते हे अगदी इंटरमीडिअट लेवलचे डिझाइन असू शकतेपरंतु आम्हाला असे म्हणायचे आहे की कोणत्याही लेवलवर डिझाइन 3 पॉसिबल अँगलतून व्हिज्वलायज किंवा व्हिव केले जाऊ शकते आम्ही असे म्हणतो की 3 अँगल बेहवीयर स्ट्रक्चरल आणि फिजिकल आहेत बेहवीयरचा अर्थ म्हणजे डिझाइन काय करावे असे समजू शकते स्ट्रक्चरल म्हणजे सर्किटरी किंवा नेट लिस्टच्या बाबतीत याची इम्प्लिमेंट कशी केली जाते आणि चीप ही इम्प्लिमेंट चिप म्हणून किंवा मॉड्यूलच्या रूपात किंवा सेल म्हणून आणि इतकेच आहे आणि 3 अँगलतून असे म्हटले जाते की ते तथाकथित वाय डायग्रॅमद्वारे रिप्रेझेन्टटेशन केले जाऊ शकते तर आपण हे पाहू शकता की हे वाय डायग्रॅमद्वारे कसे दिसते आणि ते या 3 डिफरेंट अँगलतून डिझाइनच्या व्हेरियस आस्पेक्टचे रिप्रेझेन्टटेशन कसे करू शकते वाय डायग्रॅम द्वारे असे दिसते की आपण कोठे आहात हे पाहू शकता वाय चे 3 आर्म 3 अँगल व्हिज्युअलायझेशन बेहवीयरलस्ट्रक्चरल फिजिकल परस्पर आहेत जेव्हा आपण बेहवीयरल विषयी बोलता तेव्हा आम्ही मूलत सर्किटला कसे बेहव केले पाहिजे असे समजू आपण याची इम्पलिमेन्ट कशी करीत आहात किंवा आम्ही ते कसे डिझाइन करीत आहोत याविषयी आम्ही डिटेल विचार करीत नाही तर बेहवीयर दर्शविण्याचे काही वैशिष्ट्यपूर्ण मार्ग म्हणजे प्रोग्राम आहेत तसेच अत्यंत लोवर पीएचडीएल सारख्या हाय लेवल डिस्क्रिपशन लँग्वेज मध्ये उदाहरणार्थ व्हेरीएस स्पेसिफिकेशन बुलियन इक्वेशन स्पेसिफिकेशन ट्रुथ टेबल फायनाईट स्टेट मशीन्स आणि इत्यादी असू शकतात जे बेहवीयर स्पेसिफाय करण्यासाठीचे मार्ग आहेत स्ट्रक्चरल डोमेन म्हणतो की काही प्रकारचे रजिस्टर ऍडर्स गेट्स आणि काही प्रकारच्या नेट लिस्ट इंटर कनेक्शन कदाचित हायर लेवल मॉड्युल प्रोसेसर मेमरी आणि प्रत्यक्ष डोमेनमध्ये आम्ही चिप्स किंवा बोर्ड बेसिक सेल ट्रान्झिस्टर इत्यादींविषयी बोलत आहोत कोणत्याही 3 अँगलने कोणतीही डिझाईन पाहिली जाऊ शकते आपण या 2 डायग्रॅम पाहूया कारण या 2 डायग्रॅम प्रत्यक्षात हे दर्शवितात की आपण वाय डायग्रॅमचे इंटर्प्रिएट कसे देऊ शकतो डावीकडील हे प्रथम डायग्रॅम पहाआपण येथे पाहू शकता की आम्ही ही इमॅजिनरी सर्कल काढली आहेत हे कॉन्सेन्ट्रिक सर्किट्स आहेत जे वाय च्या प्रत्येक 3 आर्मने एका पॉईंटला टच करीत आहेत उदाहरणार्थ आपण बेहवीयरच्या लेवलवर पाहू शकता आमच्याकडे सिस्टम नावाची एक नॉट आहे या स्ट्रक्चरल लेवलमधील इक्विव्हॅलेंट नोड सीपीयू मेमरी म्हणतात आणि जिओमेट्रिकल लेवलवरील इक्विव्हॅलेंट चिप्स किंवा फिजिकल पार्टिशन म्हणतात तर हे कशाचे प्रतिनिधित्व करते हे मी फक्त आपल्याला दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्याकडे एक कॉम्पुटर आहे जो मला डिझाइन करायचा आहे हा कॉम्पुटर माझ्या बेहेवियरचे काही रीप्रेझेन्ट करू शकतो म्हणून मी कॉम्पुटर ने कसे बेहेवियर हे मी स्पेसिफाय करतो आता दुसर्या अँगलतून या कॉम्पुटरची नोंद एका सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयूच्या रूपात केली जाऊ शकते यात एक किंवा अधिक मेमरी मॉड्यूल असू शकतात आणि आय ओ मॉड्यूल आय ओ प्रोसेसर असू शकतो तर दुसर्या अँगलतून सेम कॉम्पुटर सीपीयू मेमरी आणि आय ओ सारख्या अत्यंत हाय लेवल फंक्शनल ब्लॉक्सचे इंटर कनेक्शन म्हणून पाहिले जाऊ शकते हे आपले स्ट्रक्चरल व्हिव असू शकते परंतु जेव्हा हे सेम डिझाइन फिजिकल व्हिव कडे येते तेव्हा ते प्रोसेसरचे रीप्रेझेन्ट करणारे एक चिप असू शकते तेथे प्रथम मेमरीचे रीप्रेझेन्ट करणारी आणखी एक चिप असू शकते जी चिप दुसर्या मेमरीचे रीप्रेझेन्ट करते आणि कदाचित 2 चीप रीप्रेझेन्ट करते आय ओ जेणेकरून आपणामध्ये त्यांच्यात काही प्रकारचे एंटर कनेक्शन असतील यासारखेच काहीसे तर हे फिजिकल असेल या सेम लेवल वरील ऍब्स्ट्रक्शनचे डिझाइन 3 डिफरेंट अँगल मधून पाहिले जाऊ शकते एक बीहेवियर म्हणून इतर नेट लिस्ट म्हणून आणि दुसरे असे काही कॉम्पोनन्ट जे मॅनुफॅक्चर केले जातात आणि सिस्टिम या प्रकरणात चिप्ससारखेच त्यांना जोडण्याद्वारे इम्प्लिमेंट केले जाते त्याचप्रमाणे आपल्याकडे काही इतर उदाहरणे किंवा इतर लेवल असू शकतात उदाहरणार्थ मी तुम्हाला काही बुलियन इक्वेशन f a b c म्हटल्यास हे बीहेवियर रीप्रेझेन्ट करते आता मी हे स्ट्रक्चरल बीहेवियर असलेल्या काही गेटच्या व्हिवने रीप्रेझेन्ट करू शकते आणि हे गेट NAND किंवा NOR किंवा काही प्रकारचे CMOS सेल वापरुन इम्प्लिमेंट करता येऊ शकतात जे फिजिकल रीप्रेझेन्ट असेल म्हणून कोणत्याही व्हिवतून कोणत्याही लेवल चे ऍब्स्ट्रक्शन असू शकते या पिक्चर कडे आपण परत याल तरआपण या सेंटरकडे जाताना आपण अधिकाधिक डिटेल जात आहात उदाहरणार्थ येथे आपण लॉजिकबद्दल चर्चा करता आणि स्ट्रक्चरल प्रमाणे आपण एएलयू आणि रजिस्टरबद्दल बोलता आणि येथे आपण मॅक्रो आणि फ्लोर योजनांबद्दल बोलता आपण खाली गेल्यास आपण ट्रान्सफर फंक्शन गेट्स आणि फ्लिप फ्लॉप सेल आणि मॉड्यूल प्लॅनबद्दल बोलता म्हणून आपण सेंटरच्या दिशेने जाताना आपण रिफाईनिंग किंवा डिझाइन आणि त्यास अधिकाधिक डिटेल मेकिंग करीत आहात वाय डायग्रॅमचा अर्थ लावण्याचा हा एक मार्ग आहे आता या वाय डायग्रॅम इंटरप्रेट डायग्रॅम प्रमाणे थोडी वेगळ्या प्रकारे इंटरप्रेट किंवा एक्सप्रेस देखील केली जाऊ शकते येथे पहा आर्म बीहेवियर रीप्रेझेन्ट करते हे स्ट्रक्चरल आहे आणि हे फिजिकल किंवा जिओमेट्रिकल डोमेन आहे आता तुम्ही पाहुया त्या सर्कल ऐवजी आपण हेलिक्सचे काही प्रकार काढले आहेत जो येथे सुरू होतो आणि तो खाली सेंटरला सरकतो हे खरोखर टॉप डाउन डिझाइनचे रीप्रेझेन्ट करतेकसे हे असे म्हणतात की एखाद्या बीहेवियरसह प्रारंभ करण्यासाठी आपण एक अल्गोरिदम सांगा हे अल्गोरिदम स्पेसिफिकेशन आपण प्रथम सिन्थेसिस किंवा डिकंपोस स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये करा ज्यामध्ये काही प्रोसेसर सीपीयू मेमरी आय ओ वगैरे आहेत नेट लिस्ट फिजिकल डोमेनमध्ये ट्रान्सलेट करेल जिथे आपण काही प्रकारचे चिप लेव्हल फ्लोर प्लॅन करता जसे की आपण ठरविता की आपण आपल्या प्रोसेसरला येथे ठेवू शकता प्रथम मेमरी येथे दुसरी मेमरी येथे आय ओ चीप येथे तर आपण सिलिकॉन वर तात्पुरती लेव्हल फ्लोर प्लॅन आहात आपण येथे बरेच हाय लेवल मॉड्यूल्स कसे ठेवता येथून पुन्हा या पार्टला फॉलो कराहे असे म्हणतात की फायनाईट स्टेट मशीन्स केवळ फायनाईट मशीन्सच नाहीत तर हे काही प्रकारचे लॉजिक स्पेसिफिकेशन देखील असू शकतात तर यापैकी प्रत्येक ब्लॉक आपण पुन्हा बीहेवियर डोमेनवर जाता आणि आपण हे ब्लॉक प्रत्यक्षात काय करण्याचा प्रयत्न करतात हे स्पेसिफाय करण्याचा प्रयत्न करतात सीपीयूची फ़ंक्शनॅलिटी काय आहे मेमरीची फ़ंक्शनॅलिटी काय आहे इत्यादी आणि या प्रत्येकजण या सिन्थेसिसचा या पार्टचा आढावा घेत असतील आपण त्यांचे प्रोसेसर एएलयू रजिस्टर इ रजिस्टर एएलयू मल्टिप्लेक्सर मधून ट्रान्सलेट कराल येथे पुन्हा आपण प्लेसमेंट रिफाईनिंग मॉड्यूलच्या प्लेसमेंटवर जाल पुन्हा आपण मॉड्यूलच्या डिस्क्रिपशन मध्ये जा पुन्हा आपण गेट्स किंवा काही पेशी सारख्या डिस्क्रिपशन मध्ये गेलात की नंतर याबद्दल चर्चा होईल नंतर पुन्हा हे सेल कसे ठेवायचे नंतर पुन्हा लो लेवलवर ट्रांझिस्टर ते लेआउट मास्कपर्यंत तर आपण पाहता की आपण आउटर मोर सायकल ते इंनर मोर सायकल पर्यंत या प्रकारचे हेलिक्स अँप्रोच फॉलो करत असाल तर आपण त्या एक्झाट प्रोसेस फॉलो करीत आहात जे विशेषत आम्ही डिझाइन दरम्यान फॉलो करतो जेव्हा आपण टॉप डाउन डिझाइनच्या अँप्रोचतून जात असतो आम्ही हळू हळू आमच्या डिझाइनला रिफाईन करतो अशा हाय लेवल थिंग आणि आम्ही अधिकाधिक डिटेल डिझाइनमध्ये जात आहोत

अॅबस्ट्रॅक्शनच्या डिफरेंट लेवलवर नजर टाकू आणि हे काय रीप्रेझेन्ट करते ते पाहू बीहेवियर रीप्रेझेन्टजसे मी म्हटल्याप्रमाणे हे डिझाईन बीहेवियर कसे रीप्रेझेन्ट स्पेसिफाय करते ते दिलेल्या सेट ऑफ इनपुट माहितीला कसा रिस्पॉन्ड द्यावा हे किंवा त्यांची इम्प्लिमेंट कशी केली जाते हे न सांगता त्यासहे सांगण्यासाठी मला हे पाहिजे आहे जर मी इनपुट दिले तर मला त्याचे आउटपुट बीहेवियर मिळेल आपले बीहेवियर कोणत्या लेवलवर अवलंबून आहेयापैकी काही गोष्टी येथे मेन्शन केल्या जाऊ शकतात यापैकी काही नक्कीच आहेत बुलियन इक्वेशन नाहीत आपल्याकडे काही प्रकारचे ट्रुथ टेबल असू शकते आपल्याकडे एक फायनाईट स्टेट मशीन देखील असू शकते सिक्वन्शिल सर्किट्ससाठी सिक्वन्शिल फंक्शन आपल्याकडे सी किंवा जावा किंवा सी सारख्या स्टॅंडर्ड हाय लेवल लँग्वेज डिस्क्रिपशनसह काही अल्गोरिदम असू शकतात किंवा आपण हे अल्गोरिदम हार्डवेअर डिस्क्रिपशन लँग्वेजमध्ये जसे व्हॅरिलोग किंवा व्हीएचडीएल देखील व्यक्त करू शकता तर बीहेवियर यापैकी एकामध्ये मेन्शन केली जाऊ शकते परंतु आपण लक्षात घेतलेले मुद्दे आपण लक्षात घ्या की बीहेवियर डिटेल आपण नेमके काय करावे ते सांगत नाही आहात मला काय पाहिजे आहे परंतु ते कसे निश्चित करावे हे आपण कसे नाही सांगणे किंवा बंद करणे आता काही उदाहरणे घेऊ समजा आमच्याकडे एक एन बिट अॅडर आहे जो आम्ही एन बिट अॅडर्स कॅसकेडिंगद्वारे कंस्ट्रक करत आहोत तरआपण हे कसे करता प्रथम पाहू समजा आमच्याकडे एक फुल अॅडर्स आहेतर एक फुल अॅडर्स कसा कार्य करतो फुल अॅडर्स ला 3 इनपुट आहेत 2 इनपुट ए आणि बी 2 बिट्स आणि सी मध्ये कॅरी असू शकतात आणि आउटपुट सम आणि कॅरी असतात समजा मी 4 बिट अॅडर ला तथाकथित रिपल कॅरी अॅडर डिझाइन करायचे असेल तर मी काय करावे मी असे 4 फुल अॅडर्स वापरतो आणि मी त्यांना चेनमध्ये कॅसकेड केले असे समजा की ही माझी लिस्ट सिग्निफिकन्ट बिट आहे हे माझे सर्वात सिग्निफिकन्ट बिट आहे आणि हे 4 फुल अॅडर्स आहेत तर मग मी काय करावे मी येथे माझे सर्वात लेस सिग्निफिकन्ट बिट्स A0 आणि B0 A1 आणि B1 येथे A2 आणि B2 A3 आणि B3 येथे कनेक्ट करता आणि आउटपुट म्हणून आपल्याला या बाजूने आउटपुट मिळते लेस सिग्निफिकन्ट सम नंतर S1 S2 नंतर S3 मिळते या कॅरी आऊट CY0 वरून पुढील स्टेज असलेल्यात कॅरी जाईल त्याचप्रमाणे सीवाय 1 सी 2 वर जाईल सीवाय 2 सी 3 वर जाईल आणि शेवटी सीवाय 3 बाहेर येईल जे फायनल अडडिशन करेल तर4 बिट अॅडर अशा प्रकारे वर्क करते याला रिपल कॅरी अॅडर असे म्हणतात कारण कॅरी आऊट येण्यापूर्वीच वेगवेगळ्या टप्प्यातून गुंडाळतात तर आपण पाहू शकता की हे माझे बीहेवियर होते आणि हे स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन लेवल आहे जेथे मी बेसिक बिल्डिंग ब्लॉकमध्ये फुल अॅडर्स वापरले आणि मी त्यांना इंटर कनेक्ट करेलहे या स्लाइडवर देखील दाखवण्यासारखेच उदाहरण आहे तर मी येथे दर्शविलेले 2 डिस्क्रिपशन आहे हे फुल अॅडरचे फ़ंक्शनल डिस्क्रिपशन आहे जेव्हा जेव्हा फुल अॅडर असेल तेव्हा सम हे बुलियन इक्वेशन किंवा ए एक्सओआर बी एक्सओआर सी म्हणून डिफाइन केली जाऊ शकते आणि कॅरी एबी किंवा एसी किंवा बीसी A C म्हणून डिफाइन केली जाते हे बीहेवियर फॅशनमध्ये सम आणि कॅरी हा शब्द आहेत

आपल्यास हार्डवेअर डिस्क्रिपशन लँग्वेजचा वापर करून सर्किट मॉड्यूलच्या स्पेसिफिकेशनचा हा पहिला देखावा आहे हा व्हॅरिलोग आहे व्हॅरिलोग प्रोग्राम कसा असा दिसेल मी म्हटल्याप्रमाणे कॅरी फंक्शन ए ऑर बी तर मी कॅरी फंक्शन नेण्यासाठी मॉड्यूल कसे लिहितो ते पाहतो हे सिंटॅक्स सी च्या फंक्शन प्रमाणेच दिसते जसे की मी कीवर्ड मॉड्यूलसह प्रारंभ करतो नंतर मॉड्यूल नेम नंतर पॅरामीटर्स फुल अॅडर 2 आउटपुट होतील हा फुल अॅडर नाही फक्त कॅरी पार्टआऊटपुट कॅरी केले जाईल आणि इनपुट ए बी आणि सी असेल मी इनपुट व्हेरिएबल्स डिक्लेर करते मी आउटपुट व्हेरिएबल्स देखील डिक्लेर करते नंतर हे अँड हे ऑर आहेए अँड बी ऑर बी बी अँड सी ऑर सी अँड डी आता आपण म्हणावे की मी अँड ऑर चा उल्लेख केला आहे म्हणूनच मी गेट्सचा उल्लेख केलेल्या स्ट्रक्चरलइतकेच चांगले आहे मी त्यास बीहेवियर डिस्क्रिपशन का म्हणतो कारण असे आहे की मी हे असे स्पेसिफाय केले आहेम्हणूनच हे खरोखर कसे इम्प्लिमेंट केली जाईल हे मला माहित नाही हे एकतर 3 अँड गेट्स म्हणून लागू केले जाऊ शकते 3 प्रॉडक्ट अटी लागू केलेल्या ऑर किंवा नॅन्ड गेट्स वापरुन ती लागू केली जाऊ शकते दोन्ही सेम आहेत या दोन्ही डिझाईन्स इक्विव्हॅलेंट आहेत म्हणून मला माहित नाही की आम्ही शेवटी आहोतडिझाईनमधील सिन्थेसिसआपण या ठिकाणी पोहोचलात की आपण येथे पोहचता हे आपल्या कॅड टूल वर अवलंबून असते ते आपल्या गेटचे स्पेसिफिकेशन मध्ये फायनल गेट लेव्हल नेट लिस्ट कसे ट्रान्सलेट करेल मी असे म्हणतो की हे बीहेवियर लेव्हल डिस्क्रिपशन आहे स्ट्रक्चर लेव्हल नाही कारण मी नेमका गेट प्रकार नमूद केलेला नाही मी बुलियन इक्वेशन a b ऑर b c ऑर c a नमूद केले आहे

त्याचप्रमाणे बीहेवियर स्पेसिफाय करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे येथे मी ट्रुथ टेबल स्पेसिफाय करू शकते तर येथेही मी कॅरी इनपुट आणि आउटपुटसाठी सेम स्पेसिफिकेशन करते आणि कन्व्हेन्शन म्हणजे इनपुट प्रथम आणि नंतर आउटपुट मिळेल येथे टेबल आणि एन टेबल कन्स्ट्रक्ट आहे मी इनपुट देतो नंतर कोलन एक्सपेक्टड आउटपुट देते जर काही इनपुट काळजी घेत नसेल तर मी एक प्रश्न चिन्ह ठेवू शकतो जसे की ए आणि बी १ आणि १ आहेत तर इर्रेस्पेक्टिव्ह C कॅरी 1 असेल जर बी आणि सी 0 आणि 0 असेल तर कॅरी 0 असेल तर मी इथे माझ्या ट्रुथ टेबल शॉर्ट अशा प्रकारे करू शकतो तर अश्या पद्धतीने कॅरी फंक्शनचे रीप्रेझेन्ट करण्याचा हा देखील एक मार्ग आहे स्ट्रक्चरल रीप्रेझेन्टटेंशन केले जाऊ शकते म्हणून स्ट्रक्चरल रीप्रेझेन्टटेंशन मूलभूतपणे आपल्याला सांगते की काही मॉड्यूल आणि कॉम्पोनन्ट एकमेकांशी इंटरकनेक्ट आहेत आपण दाखविलेल्या या 2 सर्किट्स सारख्या इंटरकनेक्ट करा ही स्ट्रक्चरल डिस्क्रिपशनची उदाहरणे आहेत येथे मी दर्शविले आहे की 3 अँड गेट्स आहेत आणि 1 ऑर गेट ते एकमेकांशी इंटरकनेक्ट आहेत एकत्र मी येथे 4 नॅन्ड गेट इंटरकनेक्ट दर्शविले आहेत ही स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन ची उदाहरणे आहेत स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन असे आहे की जसे मी काहीही सांगितले नाही परंतु मॉड्यूल किंवा कॉम्पोनन्ट लिस्ट आणि ते कसे इंटरकनेक्ट आहेत याला कधीकधी नेटलिस्ट असे म्हणतात आता गेट लेव्हल ट्रान्झिस्टर लेव्हल हायर लेवल इत्यादी सारख्या व्हेरियस लेव्हलवर नेटलिस्ट स्पेसिफाय करता येते आपण त्याचे उदाहरण घेऊ म्हणूनच या स्ट्रक्चरल लेव्हलमध्ये मी सांगितले की ऍब्स्ट्रक्शनचे विविध लेव्हल असू शकतात जसे आपल्याकडे हाय लेव्हल मॉड्यूल असू शकतात जसे आपण या उदाहरणाकडे परत आलो तर मी यापूर्वी दाखवले येथे माझ्याकडे 4 फुल अॅडर्स आणि ते इंटर कनेक्टेड केले गेले होते तर ही फुल अॅडर्सची नेटलिस्ट आहे हे फंक्शनल किंवा मॉड्यूल लेव्हलवर आहे जेथे माझा फुल अॅडर्स मॉड्यूल आहे नंतर माझ्याकडे गेट लेव्हल असू शकते गेट लेव्हलवर माझ्याकडे गेट्सचा एक सेट आणि इंटरकनेक्शन आहे जो मी येथे डायग्रॅममध्ये दर्शविला आहे गेट लेव्हल त्याचप्रमाणे मला स्विच लेव्हल देखील असू शकते स्विच लेव्हल म्हणजे ट्रान्झिस्टर लेव्हल तर प्रत्येक गेटला ट्रान्झिस्टर मध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकते आणि सर्किट लेव्हलचा अर्थ म्हणजे ते रिफाईन करण्याचे एक पुढील लेव्हल आहे जिथे आपल्याकडे केवळ ट्रान्झिस्टर च नाहीत तर काहीजण असेही म्हणू शकता की रेजिस्टर कॅपेसिटर इत्यादी सारख्या पॅरासिटिक एलिमेंटचे तर आपल्याकडे ट्रान्झिस्टर रेजिस्टर कॅपेसिटर यांचा समावेश असलेला एक सर्किट आहे ज्यास डिझाइनचा सर्किट लेव्हल व्ह्यू असे म्हणतात आपण जसे सर्किट लेव्हलपर्यंत मॉड्यूल लेव्हलच्या दिशेने जाताना पाहू शकता आपण खाली जाताना अधिक माहितीवर अधिक प्रकट होईल आपल्यास अधिकाधिक डिटेल फ़ंक्शनॅलिटी आणि डिझाइनचे किंवा बीहेवियरचे अधिक अचूक रीप्रेझेन्ट आहे पुन्हा एकदा 4 बिट अॅडर येऊ हे स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन आम्ही कसे तयार केले त्याचे हे हिराचीयल डिस्क्रिपशन आहे 4 बिट अॅडर ने त्यास 4 अॅड केले4 बिट अॅडर ने 4 फुल अॅडर्सचा वापर करुन आपण तयार केले होते हे 4 फुल अॅडर्स आहेत आणि प्रत्येक फुल अॅडर कॅरी मॉड्यूल आणि सम मॉड्यूलद्वारे इम्प्लिमेंट केला जाऊ शकतो दुसरी फुल ऑर्डर देखील कॅरी मॉड्यूल आणि सम मॉड्यूलद्वारे लागू केली जाऊ शकते तर आपण पहात आहात म्हणून मी हे पाहिले आहे की कॅरी मॉड्यूल 3 अँड गेट्स प्रमाणे इम्प्लिमेंट केले जाऊ शकते आणि या फंक्शनसह ऑर गेटतसेच ही सम ए एक्सओआर बी एक्सओआर सी म्हणून लागू केली जाऊ शकते आता आपण व्हॅरिलोज सारख्या काही लँग्वेजचा वापर करुन या 4 बिट अॅडर चे स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन कसे तयार करू शकतो ते पाहू हे 4 बिट अॅडर चे टॉप लेवल डिस्क्रिपशन आहे तरआपण पाहता हाय लेवलवर आपला अॅडर काय रीप्रेझेन्ट करतो आपल्यास अॅडर ला सम असेल कॅरी आऊट कॅरी इन आणि 2 इनपुट एक्स आणि वाय आपली सम इनपुट X आणि Y सर्व 4 बिट नंबर आहेत जी आपण येथे अॅरे नोटेशन 3 च्या संदर्भात रीप्रेझेन्ट करीत आहात 3 कोलन 0 म्हणजे X आणि Y 2 अॅरे आहेत ज्याची इंडेक्स व्हॅल्यू 0 ते 3 पर्यंत जाऊ शकतात त्याचप्रमाणे एस देखील अॅरे आहेत परंतु इनपुट कॅरी साईन इन आणि आउटपुट cy4 ते सिंगल बिट आहेत आणि इंटरमीडिएट कनेक्शन जसे की आपण या फुल अॅडरला पुन्हा पाहिले तर फुल अॅडरमध्ये 3 इंटरमीडिएट कनेक्शन होते हे फुल अॅडर्स इंटरमिजिएट कनेक्शन आम्ही काही वायर्स डिफाईन करू शकतो आणि आम्ही त्वरित पूर्ण केलेल्या 4 कॉपी फुल अॅडर्सचे अॅड रीप्रेझेन्ट करतो ज्याचे डिस्क्रिपशन येथे आहे आपण पहातच आहात की हा एक फुल अॅडर आहे जिथे आपण बी आणि cy इनपुट म्हणून आऊटपुट म्हणून सम केली आहे आपल्याकडे एक कॅरी मॉड्यूल आहे या सम मॉड्यूलमध्ये आपल्याकडे आऊटपुट ही सम आहेत कॅरी मॉड्यूल cy out हे इनपुट आउटपुट abcy in आहे तर तुम्ही इन्स्टंट करा किंवा आम्ही अशा अॅड मॉड्यूलचा समावेश केला आणि तुम्ही बदलता येणारी नावे योग्यरित्या दिलीत की तुम्ही इंटरकनेक्शन्स प्रदान करता जसे की या बी 3 cyआऊट 2 चे तुमचे आउटपुट बी 2 च्या cyआऊट 2 चे इनपुट असेल हे येथे कनेक्ट केले जाईल तर नावे योग्यरित्या देऊन आपण स्पेसिफाय करु शकता म्हणूनच आपण येथे आणि हे डायग्रॅम पुन्हा एकदा पाहू शकता की एका स्टेजचे आउटपुट दुसर्या इनपुटच्या फॉर्म मध्ये येत आहे एका स्टेजचे आउटपुट दुसर्या स्टेटसच्या इनपुटवर येत आहे अशाच प्रकारे येथे आपण व्हेरिएबलची नेम योग्यरित्या स्पेसिफाय करू शकता जेणेकरून हे परस्पर कनेक्शन स्पेसिफाय केले जाऊ शकते आता आपण पहाल की अद्याप हे कम्प्लिट डिस्क्रिपशन नाही कारण आम्ही सम आणि कॅरी डिफाइन केलेली नाही आम्ही 4अॅड वेळा 4 बिट अॅडर तयार करण्यासाठी डिफाइन केला आहे परंतु आता हे सम आणि कॅरी आहेत आपण येथे समेट गेट्सच्या संदर्भात कॅरी डिफाइन केल्या आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही लॉजिक एक्सप्रेशन एबी ऑर बीसी ऑर सीए वापरली नाही आम्ही असे म्हटले आहे की येथे 3 अँड गेट्स आणि एक ओर गेट्स आहेतकन्व्हेन्शन आहे आणि टी 1 ए बी म्हणजे ए बी इनपुट आहेत टी 1 आऊटपुट आहे दुसरे ए सी इनपुट आहेत टी 2 हे येथे आउटपुट आहे बी सी इनपुट टी 3 आउटपुट आणि फायनल ओर गेट टी 1 टी 2 टी 3 इनपुट आहेत आणि cyआउट हे आउटपुट आहे तर हे पूयर स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन आहे कारण आम्ही एक्सझाट गेट काय वापरायचे ते व ते इंटर कनेक्टेड कसे केले आहेत हे स्पेसिफाय करीत आहोत त्याचप्रकारे ही सम जिथे 2 एक्सक्लूसिव्ह ओआर गेट्स मिळतात प्रथम एक आउटपुट टी करतो दुसर्यास एक्सओर ऑफ t आणि सी सम जनरेट करते तर हे उदाहरण आपण प्रत्यक्षात दर्शवित आहात की गेट लेवलपर्यंत फुल अॅडरची स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन आपण कसे बनवू शकतो 4 बिट अॅडर डिस्क्रिपशन खाली गेट लेवलपर्यंत आपल्याकडे पूयर गेट लेवलचे स्ट्रक्चरल डिस्क्रिपशन असू शकते आता लोवेस्ट लेवलवर सुरू ठेवल्यास आपणास फिजिकल रीप्रेझेन्टटेशन मिळू शकते म्हणून येथे फिजिकल स्पेसिफिकेशन येथे मी सांगितले की काही रेक्टट्यांगल चे कलेक्शन म्हणून लेआउट स्पेसिफाय करण्यासाठी सर्वात लोवेस्ट लेवलवर जसे की मी त्या उदाहरणामध्ये पूर्वी दर्शविलेले रेक्टट्यांगल वेगवेगळ्या लेवलवर असू शकतात ते मेटल लेयर अॅल्युमिनियममध्ये असू शकते ते डिफूझन लेयर पॉलिसिलिकॉन लेयर असू शकतात विविध फॅब्रिकेशन लेयर आहेत तर आपल्याला या लेयरची नेमकी भूमिती निर्दिष्ट करावी लागेल आणि कोणत्या थरात ते संबंधित आहे त्यामध्ये आपल्या फिजिकल डिस्क्रिपशनचा समावेश असेल ज्यामधून आपण फॅब्रिकेशन मास्क तयार करू शकता आणि आपण ते मास्क वापरुन आपली चिप बनवण्यासाठी फॅबवर जाऊ शकता मी म्हटल्याप्रमाणे फिजिकल लेआउट रेक्टट्यांगल किंवा पॉलीगोनच्या कलेक्शनशिवाय काही नाही जिथे हे डिस्क्रिपशन नाही तर हे रीप्रेझेन्टटेशन आहे हे फक्त मी दाखविलेले पार्शल डिस्क्रिपशन आहे फक्त तुम्हाला सांगायचे आहे की फिजिकल रीप्रेझेन्टटेशन असे दिसते येथे आपण पोर्ट नावाची काही लाईन स्पेसिफाय करू शकता ज्यामध्ये सिग्नल एक्स 0 आहे जो एल्युमिनियम लेयरवर आहे ज्याची विड्थ 1 आहे ज्याचा ओरीजिन हा कोऑर्डिनेट आहे तर अशा प्रकारे आपल्याकडे कोऑर्डिनेट बॉक्स काही लाईन आहेत जेथे आपण त्यास निश्चित करू शकता की कोणत्या लेयरवर ते चालू आहेयावर काय राननिंग आहे हे कोऑर्डिनेट काय आहे आणि त्याचे साईझ काय आहे तर अशा प्रकारे आपण फायनल लेआउट देखील जनरेट करू शकता हे चिप फॅब्रिक करण्यासाठी फायनल वापरले जाईल मला वाटते की आम्हाला बर्यापैकी चांगली कल्पना मिळाली आहे आता यात मी फायनल डायग्रॅम डिझाइन डिजिटल आयसी डिझाइन फ्लो चा पुन्हा विचार करूया प्रोसेसिंग डिझाइनची एन्ट्री लॉजिक सिन्थेसिस पार्टीशनिंग फ्लोर प्लँनिंग प्लेसमेंट रूटिंग याविषयी पुढील चरणांमध्ये आपण चर्चा करणार आहोत आपण पाहू शकता की या होल डिझाईन प्रोसेसचे मोठ्या प्रमाणात 2 भागात विभागले जाऊ शकते पहिल्या काही स्टेप फ्रंट एंड कॅड किंवा लॉजिकल डिझाइन म्हटले जाते पुढील काही स्टेपला फिजिकल डिझाइन किंवा बॅक एंड कॅड म्हटले जाते आता या कोर्सचा एक भाग म्हणून आम्हाला फिजिकल डिझाईन पैलूंबद्दल अधिक काळजी आहे म्हणून आपण असे गृहित धरले पाहिजे की आपल्याकडे आधीपासूनच आपल्याकडे एक सर्किट नेटची लिस्ट उपलब्ध आहे आणि तेथून आम्ही फ्लोर प्लँनिंग प्लेसमेंट राऊंटिंगआणि इतर विश्लेषणेचे स्टेप आणि अर्थातच प्रत्येक स्टेपवर आपल्याला सिम्युलेशन करण्याची आवश्यकता आहे या गोष्टी देखील आपण नंतर चर्चा करणार आहोत म्हणून आम्ही आपला लेआउट तयार होण्यापूर्वी किंवा आपले लेआउट तयार झाल्यानंतर सिम्युलेशन करू शकतो नंतर आपण हा सर्किट काढू शकता आणि पोस्ट लेआउट सिम्युलेशन असे काहीतरी करू शकता जे नक्कीच अधिक अचूक असेल तर साधारणपणे गोष्टी अशा प्रकारे कार्य करतात मी असे म्हणतो की या मार्गाने आपण या दुसर्या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत म्हणून आम्ही पुढील काही व्याख्यानांमध्ये आपली चर्चा चालू ठेवू